चार टर्मिनलचे रेझिस्टन्स नमस्कार आणि स्वागत आहे तर या अभ्यासक्रमामध्ये आपण तिसरे प्रकरण शिकत आहोत जे रेझिस्टन्स च्या मोजमापनावर आहे आणि या व्हिडिओ मध्ये आपण कमी रेझिस्टन्स च्या मोजमापनाबद्दल बोलू आपण कमी रेझिस्टन्स च्या मोजमापनाबद्दल बोलायला सुरुवात करू आणि विशेष करून आपण चार टर्मिनल रेझिस्टन्स बद्दल बोलू हे आश्चर्यकारक आहे कारण सामान्यपणे आपल्याला माहित आहे रेझिस्टन्स ला दोन टर्मिनल असतात ठीक आहे तर चला ते समजून घेण्याचा प्रयत्न करू तर आपण कमी रेझिस्टन्स मोजमापनाबद्दल बोलत आहोत आणि त्यामुळे आपण एक परिस्थिती गृहीत धरू आणि त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की हा भाग काळजीपूर्वक ऐका कारण या भागामध्ये मला स्वतःला बरेच वर्ष शंका होती ठीक आहे त्यामुळे तरुण लोकांसाठी म्हणजेच नवीन विद्यार्थ्यांसाठी हा भाग खूप गोंधळात टाकू शकतो आणि जर तुम्ही येथे गोंधळत असाल तर त्यामध्ये कमीपणा वाटण्यासारखे काहीही नाही त्यामुळे कृपया याला व्यवस्थित ऐका हे खूप मजेशीर असणार आहे तर चला आपण कमी रेझिस्टन्स जो 1Ω च्या जवळपास असेल त्याचा विचार करुया ठीक आहे तर हा रेझिस्टन्स आहे जो जवळपास 1Ω आहे किंवा त्यापेक्षाही कमी असू शकतो त्यामुळे हा खूप खूप सूक्ष्म रेझिस्टन्स आहे आणि मला हा रेझिस्टन्स प्रयोगशाळेमध्ये मोजायचा आहे आणि मी ते कसे करू शकतो तऱ हा खूप छोटा रेझिस्टन्स आहे आणि मी आता व्होल्टमीटर आणि अॅमीटर वापरेल ठीक आहे त्यामुळे मला अॅमीटर आणि व्होल्टमीटर जोडावे लागेल आता समजा या रेझिस्टन्स मधून जाणारा करंट मोजण्यासाठी मी एक अॅमीटर जोडला त्यामुळे अॅमीटर सीरिजमध्ये जोडेल आणि त्यानंतर मला त्यामधील व्होल्टेज मोजायचा आहे त्यासाठी मी एक व्होल्टमीटर जोडेल आणि तुम्ही त्याला एखाद्या स्त्रोताला जोडू शकता नाहीतर कुठलाही करंट प्रवाहित होणार नाही त्यामुळे मी अशा प्रकारे करू शकतो मी या व्होल्टमीटर ची रिडींग पाहू शकतो आणि या अॅमीटर ची रिडींग आणि त्यानंतर Rx चे मूल्य काढू शकतो जे असेल व्होल्टमीटर रिडींग भागेला अॅमीटर रिडींग ठीक आहे तर ही एक साधारण प्रक्रिया आहे पण मी म्हणतो तसे करू नका हे सर्किट वापरू नका कारण जर तुम्ही आठवले तर आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की कमी रेझिस्टन्स साठी अॅमीटर थेट जोडू नका किंवा या रेझिस्टन्स च्या बाजूला लावू नका कारण तेव्हा या अॅमीटर ला काहीतरी अंतर्गत रेझिस्टन्स असेल आणि ते कमी असू शकते कारण सामान्यपणे अॅमीटर चं रेझिस्टन्स खूप कमी असायला हवे परंतु हे रेझिस्टन्स सुद्धा कमी असेल त्यामुळे हे दोन्ही रेझिस्टन्स तुलना करण्यायोग्य असतील त्यामुळे जर हे 1 Ω असेल हे सुद्धा 1 Ω किंवा काही Ω असू शकते आणि त्यामुळे जर मी या दोघांच्या सिरीज ला व्होल्टमीटर जोडले तर मी प्रत्यक्षात या रेझिस्टन्स Rx मध्ये असणाऱ्या व्होल्टेज पेक्षा खूप जास्त व्होल्टेज मोजेल त्यामुळे हे चांगले सर्किट नाही आणि त्यामुळे आपण पाहिलं की अजून एक चांगलं सर्किट आहे त्यामुळे हे सर्किट वापरू नका हे सर्किट योग्य नाही त्याला वापरू नका हे सर्किट वापरा जेथे तुम्ही व्होल्टमीटर प्रत्यक्ष या रेझिस्टन्स Rx ला जोडू शकता त्यामुळे हे पुन्हा एकदा एक छोटे रेझिस्टन्स असेल जे 1 Ω पेक्षा कमी असू शकते आणि त्यानंतर तुम्ही अॅमीटर जोडता आणि त्यानंतर तुम्ही पावर सप्लाय जोडता ठीक आहे त्यामुळे खात्रीने व्होल्टमीटर रेझिस्टन्स जास्त असेल मला म्हणायचं आहे व्होल्टमीटर रेझिस्टन्स आदर्शपणे अमर्यादित ∞ असायला हवे आणि प्रात्यक्षिक रित्या काही kΩ असायला हवे आणि त्यानंतर नक्कीच हे सर्किट चांगले आहे कारण जो करंट या अॅमीटर मधून जात आहे तोच करंट या रेझिस्टन्स मधून जातो आणि खूप कमी प्रमाणात करंट या व्होल्टमीटर मधून जातो ठीक आहे त्यामुळे हे सर्किट चांगले आहे ठीक आहे तर हे सर्किट योग्य आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही Rx ला व्होल्टमीटर रिडिंग मोजू शकता जो असेल काही व्होल्टेज स्त्रोत भागेला अॅमीटर ची रिडींग तर ही मुळात आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जे काही केले त्याची पुनरावृत्ती होती त्यामुळे हे सर्किट जास्त चांगले आहे आणि आपल्याला व्होल्टमीटर रेझिस्टन्स Rv ची गरज आहे ठीक आहे आता माझ्या मते हे स्पष्ट आहे की जेव्हा मी Rv लिहितो याचा अर्थ व्होल्टमीटर रेझिस्टन्स खूप जास्त अमर्यादित ∞ असायला हवे आणि तेच तुम्हाला अपेक्षित आहे पण ते कधीच अनंत ∞ नसते पण जर तुम्ही तुमच्या शाळेतील भौतिकशास्त्र आठवले तर आपण पोटेन्शिओमीटर वापरून सुद्धा व्होल्टेज समजू शकतो ठीक आहे आणि पोटेन्शिओमीटर बद्दल चांगली गोष्ट आहे जी आपण नंतर विस्तृतपणे पाहू शाळेतील भौतिक शास्त्र मधुन तुम्ही आठवू शकता की पोटेन्शिओमीटर व्होल्टेज सुद्धा मोजू शकतात आणि पोटेन्शिओमीटर बद्दल एक चांगली गोष्ट आहे की त्यांच्या शून्य स्थितीमध्ये कुठलाही करंट प्रवाहित होत नाही त्यामुळे जर माझ्याकडे व्होल्टमीटर ऐवजी पोटेन्शिओमीटर असेल तर ते उत्तम असेल त्यामुळे व्होल्टमीटर वापरण्याऐवजी मी पोटेन्शिओमीटर वापरतो ठीक आहे तर आता मी एक काळी चौकट काढून पोटेन्शिओमीटर च्या आत मध्ये काय आहे ते दाखवतो ते कसे जोडले जाते ते आपण पाहणार नाही तर आता तुम्ही पोटेन्शिओमीटर बद्दल विचार करा तर तुम्ही पोटेन्शिओमीटर ला एक व्होल्टमीटर ज्याचा रेझिस्टन्स अमर्याद ∞ आहे म्हणजेच एक आदर्श व्होल्टमीटर च्या स्वरूपात पहा तर आता ते पुरेसं आहे मला म्हणायचं आहे की आपण पोटेन्शिओमीटर बद्दल विस्तृतपणे नंतर बोलू जेणेकरून आपले लक्ष कमी रेझिस्टन्स च्या मोजमापन कडे राहील तुम्ही पोटेन्शिओमीटर ला एक आदर्श व्होल्टमीटर समजू शकता त्यामुळे अमर्यादित रेझिस्टन्स सह एक आदर्श व्होल्टमीटर सारखे काहीतरी अस्तित्वात आहे त्यामुळे आता आपण त्या पद्धतीने विचार करू तर कमी रेझिस्टन्स मोजण्यासाठी जे सर्किट आपण वापरणार आहोत ते असे असेल हे एक कमी रेझिस्टन्स आहे आणि आपल्याकडे पोटेन्शिओमीटर किंवा अमर्यादित रेझिस्टन्स सह व्होल्टमीटर असायला हवे ठीक आहे तर इथे आपण व्होल्टेज मोजणार आहोत आणि हा पोटेन्शिओमीटर असू शकतो एक चांगला व्होल्टमीटर आणि नंतर आपल्याकडे अॅमीटर असेल आणि इथे आपल्याकडे पावर सप्लाय आहे तर हे आपलं सर्किट आहे आता आपल्याला माहित आहे रेझिस्टन्स बॉक्स कदाचित तुम्ही प्रयोगशाळेमध्ये रेझिस्टन्स बॉक्स पाहिले असतील तर हे लाकडी ठोकळे असतात ज्यांना टर्मिनल असतात तर आपल्याकडे एक लाकडी ठोकळा आहे ज्याला टर्मिनल किंवा टोकं आहेत आणि त्याच्या आत मध्ये आपल्याकडे रेझिस्टन्स आहे आणि त्यानंतर आपण या टोकांना वायर जोडू शकतो त्यामुळे हा एक रेझिस्टन्स बॉक्स आहे आणि हे रेझिस्टन्स Rx आहे जे खूप कमी रेझिस्टन्स आहे आणि या बॉक्समध्ये ते दोन टोकांना सहा असू शकते त्यामुळे या प्रयोगामध्ये आपण या टोकांना वायर जोडू शकतो आणि आपण जर तसे केले तर प्रत्यक्षात काय होईल ते आपण पाहू त्यामुळे नमूद करा कि या दोन टोकांना सुद्धा काही रेझिस्टन्स असेल प्रत्येक गोष्टीला काहीतरी रेझिस्टन्स असतो या वायरना सुद्धा काही रेझिस्टन्स असेल टोकांना काही रेझिस्टन्स असेल आणि या टोकांचा रेझिस्टन्स तुम्ही या वायर किती घट्ट जोडले आहेत यावर अवलंबून असेल आणि तुम्ही तेथे किती दाब वापरला त्यामुळे रेझिस्टन्स बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असेल त्यामुळे रेझिस्टन्स जर मी साधारणपणे असा काढला तर हा कमी रेझिस्टन्स असेल ज्याला दोन टोकं असतील याला मी दोन वर्तुळाद्वारे दाखवत आहे त्यामुळे हे दोन टोकं असतील आणि वायर येथे जोडलेले असतील आता या टोकांना सुद्धा काही रेझिस्टन्स असेल ठीक आहे आता परत एकदा आपण सर्किट पाहू तर आपण येथे व्होल्टमीटर जोडला आहे आदर्श व्होल्टमीटर किंवा एक पोटेन्शिओमीटर ठीक आहे तो येथे जोडलेला आहे त्यामुळे पोटेन्शिओमीटर किंवा व्होल्टमीटर या टोकांना जोडलेला आहे आणि हे टोक नंतर अॅमीटर च्या टोकांना जोडलेले आहे आणि हा स्त्रोत येथे जोडलेला आहे आता या टोकाला काही रेझिस्टन्स असेल आता हे खूप महत्त्वाचं आहे तर या टोकांना काही रेझिस्टन्स असेल समजण्यासाठी सोपं जावं म्हणून आपण समजू की टोकाच्या रेझिस्टन्स मुळे काही छोटा रेझिस्टन्स या तीन शाखांमध्ये जोडला जाईल ज्या येथे जोडलेल्या आहेत त्यामुळे हा छोटा रेझिस्टन्स येथे असलेल्या छोट्या रेझिस्टन्स च्या बरोबरीचा असेल काही छोटा रेझिस्टन्स इथे आणि काही छोटा रेझिस्टन्स येथे त्यामुळे हे असं असेल की माझ्याकडे एक टोक आहे ज्याला दोन तीन टर्मिनल जोडलेले आहेत ठीक आहे त्यामुळे ह्या वायर आहेत आणि एका अर्थाने ते एखाद्या छोट्या रेझिस्टन्स सारखे आहेत जे या तिन्ही शाखांमध्ये अस्तित्वात आहेत या टोका मुळे त्याचप्रमाणे येथे माझ्याकडे काही कमी रेझिस्टन्स असेल ठीक आहे आता तुम्ही अडचण पाहू शकता का अडचण अशी आहे की या रेजिस्टन्सचा हा छोटा भाग त्याला असलेल्या जोडणीमुळे आहे तो या छोट्या रेझिस्टन्स मध्ये मिसळत आहे जरी तो छोटा असला तो खात्रीने छोटा असेल पण हा सुद्धा छोटा आहे त्यामुळे यांची तुलना होऊ शकते आणि हा मला माहीत नाही अर्धा Ω किंवा एकचतुर्थांश Ω असेल पण हा सुद्धा एक छोटा रेझिस्टन्स असेल फक्त 1 Ω किंवा कमी त्यामुळे हे दोघं या रेझिस्टन्स च्या सीरिजमध्ये येत आहेत त्यामुळे आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात त्रुटी निर्माण होईल समजा हा अर्धा Ω आहे हा अर्धा Ω आहे आणि हा समजा काहीतरी 1 Ω त्यानंतर प्रत्यक्षात या दुकान दोन टोकांमध्ये माझ्याकडे एकूण 2 Ω रेझिस्टन्स असेल त्यामुळे ही एक मोठी त्रुटी असेल परंतु जर हा अर्धा Ω असेल तर ही अडचण नसेल मुळात हा अर्धा Ω स्थिर असेल त्यामुळे मी नमूद करू इच्छितो की ती मोठी अडचण असणार नाही जर हे कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स स्थिर असते परंतु ते स्थिर नाही उदाहरणार्थ जेव्हा मी हा रेझिस्टन्स व्होल्टमीटर अॅमीटर पद्धतीने मोजेल त्यामुळे मी काही व्होल्तेज स्त्रोत जोडला तर या अॅमीटर मधून काही करंट प्रवाहित होईल मी अॅमीटर आणि व्होल्टमीटर ची रिडींग नोंद करेल आणि मला काही व्होल्टमीटर ची रिडींग मिळेल दुसऱ्या दिवशी मी येईल आणि परत तोच प्रयोग करेल पण दुसऱ्या दिवशी मी हे टोक आधीच्या दिवसाएवढे घट्ट ठेवणार नाही त्यामुळे पहिल्या दिवशी मी हे टर्मिनल खूप घट्ट ठेवले होते आणि दुसर्या दिवशी मी त्याला वेगळ्या पद्धतीने करत आहे मी त्याला थोडी सैल ठेवेल त्यामुळे येथे असणारे कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स सीरिजमध्ये आहे ते वेगवेगळे असतील त्यामुळे समजा पहिल्या दिवशी करंट I समजा एक अॅम्पियर होता ठीक आहे त्यामुळे समजा माझ्याकडे एक रिओर्स्टॅट आहे तर मी त्याला बदलत होतो ज्यामुळे करंट सुद्धा बदलत होता तर पहिल्या दिवशी माझ्याकडे हा तक्ता होता व्होल्टेज विरुद्ध करंट किंवा करंट विरुद्ध व्होल्टेज तर करंट आणि व्होल्टेज आणि नंतर एक अॅम्पियर करंट साठी मला काहीतरी रिडिंग मिळाली समजा रिडिंग एक व्होल्ट दोन अॅम्पियर साठी मला दोन व्होल्ट मिळाले आणि अशाप्रकारे पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मी जेव्हा तोच प्रयोग करत होतो आणि तोच करंट प्रवाहित होत होता एक अॅम्पियर आणि नंतर दोन अॅम्पियर व्होल्टेज ची रिडिंग जी मला इथे मिळत होती ती सारखीच असणार नाही समजा ती येत होती 1 5 व्होल्ट 2 9 व्होल्ट आणि अशाप्रकारे कारण शक्यतो दुसऱ्या दिवशी मी हे टर्मिनल घट्ट ठेवले नाहीत जसे पहिल्या दिवशी होते त्यामुळे हे एक छोटे रेझिस्टन्स असेल जे दृष्टीक्षेपात येईल आणि ते वेगळे वेगळे होते त्यामुळे तुम्ही पाहू शकता व्होल्टमीटर हे एक आदर्श व्होल्टमीटर आहे आणि जो व्होल्टेज ते मोजत आहे तो व्होल्टेज हे छोटे रेझिस्टन्स अधिक हे सिरीज मध्ये असणारे कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स यांच्यामध्ये असणार आहे त्यामुळे जर हे कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स बदलत असतील तर सारख्याच करंट साठी व्होल्टमीटर ची रिडींग वेगळी वेगळी असेल त्यामुळे इथे हे पहिल्या दिवसासाठी माझे अंदाजित मूल्य Rx होत V भागेला I ते 1 Ω सारखे होते पण दुसऱ्या दिवशी माझा अंदाज जवळपास 1 5 Ω होता त्यामुळे अडचण या यंत्रणेसोबत आहे ठीक आहे त्यामुळे माझ्या मते या उपकरणांमध्ये असणारी अडचण तुम्हाला समजली असेल अडचण आहे कारण की या जोडांना काहीतरी रेझिस्टन्स असेल ते सूक्ष्म आहेत आणि सामान्यपणे आपण त्यांची चिंता करत नाही पण जेव्हा हे रेझिस्टन्स जे तुम्ही मोजत आहात तेच मुळात कमी असेल तर कुठलीही छोटी गोष्ट या रेझिस्टन्स सोबत तुलना केल्यास मोठी असेल हा छोटा आहे आणि हे सुद्धा कमी आहे त्यामुळे ते तुलनात्मक आहेत आणि मुख्य अडचण अशी आहे की हे कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स स्थिर नसतात त्यामुळे जर मी हा प्रयोग तीन दिवस चार दिवस केला तर प्रत्येक दिवशी मला वेगळी वेगळी रिडिंग मिळेल तर अशाप्रकारे मी सांगू शकत नाही रेझिस्टन्स चे मूल्य किती असेल आता मी तुम्हाला या अडचणीवर उपाय सांगतो ठीक आहे तर या अडचणीवर उपाय खालील प्रमाणे आहे उपाय आहे की जर हे रेझिस्टन्स कमी असेल तर त्याला चार ठोके जोडा दोन्ही बाजूला दोन ठीक आहे त्यामुळे तुमच्याकडे चार टोकं असतील दोन या बाजूला आणि दोन या बाजूला तर मी त्याला अशाप्रकारे चौकटीने दाखवतो मी त्याला अशा प्रकारे काढू शकतो त्यामुळे हा लाकडी बॉक्स असेल एक रेझिस्टन्स बॉक्स ठीक आहे त्यामुळे आत मध्ये छोटे रेझिस्टन्स कुठे असेल येथून तुम्ही एक टर्मिनल जोडू शकता आणि दुसरे टर्मिनल आत मध्ये सोल्डर केलेले असेल त्यामुळे हा एक कायम जोड असेल त्यामुळे हा जोड बदलणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे बदलता येणार नाही ही त्याच प्रमाणे दुसरे टर्मिनल येथे जोडा पुन्हा एकदा हे टर्मिनल सोल्डर केलेले असेल त्यामुळे अशाप्रकारे माझ्याकडे चार टर्मिनल असतील ठीक आहे मी त्यांना P1 P2 C1 C2 म्हणतो हे फक्त नावे आहेत जे मी त्यांना सध्या देणार आहे तर बॉक्स च्या आत मध्ये हे असेल त्यामुळे येथे हे आधी प्रमाणेच मी त्यांना P1 P2 C1 C2 असे म्हणतो ठीक आहे त्यामुळे एक P एका बाजूला आणि दुसरा P दुसऱ्या बाजूला एक C एका बाजूला आणि दुसरा C दुसऱ्या बाजूला आता मी काय करू शकतो मी करंट चा स्त्रोत जोडेल ठीक आहे तर मला काय करायचे आहे मला ओहमचा नियम वापरून हा रेझिस्टन्स मोजायचा आहे एक व्होल्टमीटर आणि नंतर अॅमीटर वापरुन त्यामुळे मला एक ऊर्जेचा स्त्रोत लागेल ज्याला मी अशाप्रकारे जोडू शकतो आणि आता करंट या रेझिस्टन्स मधून प्रवाहित होऊ शकतो मला करंट मोजावा लागेल त्यामुळे मी रेझिस्टन्स च्या सीरिजमध्ये मीटर जोडेल आणि मला व्होल्टमीटर च्या भोवती व्होल्टेज मोजावा लागेल त्यामुळे मला एक व्होल्टमीटर लागेल किंवा एक पोटेन्शिओमीटर लागेल जे जवळपास अचूक आहे व्होल्टमीटर मध्ये मला म्हणायचं आहे की अमर्याद रेजिस्टन्स तुम्ही तसा विचार करू शकता मी त्याला इथे या दोन टोकांमध्ये जोडेल ठीक आहे त्यामुळे आता काय होईल आता विचार करा हे टर्मिनल सगळे टर्मिनल काही छोटे रेझिस्टन्स निर्माण करतील आणि काही छोटे रेझिस्टन्स इथे तयार होईल त्याचप्रमाणे हे सुद्धा काही छोटे रेझिस्टन्स इथे देईल आणि काही छोटे रेझिस्टन्स इथे आणि इथे सुद्धा काही छोटे रेझिस्टन्स तयार होईल आणि इथे सुद्धा ठीक आहे आता व्होल्टमीटर काय मोजत आहे व्होल्टमीटर स्वतः भोवती असणारा व्होल्टेज मोजत आहे आणि आपल्याला माहित आहे की व्होल्टमीटर मधून जाणारा करंट कमी असायला हवा तो कमी का असायला हवा कारण रेझिस्टन्स खूप जास्त आहे या रेझिस्टन्स पेक्षा त्यामुळे जास्तीत जास्त करंट रेझिस्टन्स मधून जाईल त्यामुळे जर हा करंट I असेल तर त्याचा जास्तीत जास्त भाग येथून जाईल आणि खूप कमी प्रमाणात तो यामधून जाईल त्यामुळे या टोकांमध्ये व्होल्टेज ड्रॉप होईल तुम्ही त्यांना दुर्लक्षित करू शकता कारण हा करंट कमी आहे आणि या रेझिस्टन्स च्या तुलनेत हा रेझिस्टन्स खूप जास्त आहे त्यामुळे Rv हा खूप जास्त आहे मी या रेझिस्टन्स ला काही नाव देतो जसे की R1 R2 R3 R4 R5 R6 R7 R8 ठीक आहे आता Rv हा R1 R2 R3 R4 पेक्षा खूप जास्त आहे त्यामुळे या व्होल्टमीटर मध्ये असणारा व्होल्टेज ड्रॉप या रेझिस्टन्स मध्ये होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉप एवढाच असेल ठीक आहे त्यामुळे व्होल्टमीटर मध्ये असणारा व्होल्टेज ड्रॉप व्होल्टमीटर रिडींग एवढा आहे तो या ज्ञात रेझिस्टन्स मध्ये होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉप एवढाच असेल त्याला Rx म्हणूया हे एक छोटे अज्ञात रेझिस्टन्स असेल ठीक आहे तुम्ही असा सुद्धा विचार करू शकता की एक पोटेन्शिओमीटर वापरला तर शून्य स्थितीला करंट शून्य असेल त्यामुळे करंट कमी आहे त्याला Iv म्हणू या शाखेमधून जाणार आणि त्यानंतर हा करंट Iv शून्य स्थितीला शून्य असेल ठीक आहे त्यामुळे व्होल्टमीटर किंवा पोटेन्शिओमीटर मुळात प्रत्यक्षात योग्य व्होल्टेज मोजत आहे त्यामुळे पोटेन्शिओमीटर किंवा व्होल्टेजचं मोजमापन योग्य आहे त्यामुळे व्होल्टेज चे मोजमापन विचलित होणार नाही ते जवळपास अचूक असेल कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स मुळे ते विचलित होणार नाही ठीक आहे आता जर मी हाच प्रयोग दोन तीन दिवस केला जेव्हा माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा घट्टपणा होता तर हे R2 R4 आहेत आणि त्यांची मुल्य येथे R 1 R 3 आहेत त्यांची मूल्य बदलेल जेव्हा मी हा प्रयोग वेगळ्यावेगळ्या दिवशी करेल त्यानंतर सुद्धा ही व्होल्टेज रिडिंग तुम्ही पोटेन्शिओमीटर चा विचार करा किंवा व्होल्टमीटर चे उच्च अंतर्गत रेजिस्टन्स त्यामुळे हे रेझिस्टन्स खूप छोटे आहेत आणि हा करंट सुद्धा पोटेन्शिओमीटर साठी शून्य असेल त्यामुळे व्होल्टेजचे मोजमापन अचूक असेल आणि कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स च्या मूल्यामुळे ते विचलित होणार नाही त्यामुळे R1 R2 R3 R4 and R4 काहीही अडचण निर्माण करणार नाहीत कारण त्याचे निरीक्षण करा जर आपण सुरुवातीला एक व्होल्टमीटर वापरत असू ठीक आहे आणि Iv शून्य आहे जर आपण पोटेन्शिओमीटर वापरत असू ठीक आहे त्यामुळे तुम्ही पोटेन्शिओमीटर चा अभ्यास केल्यानंतर परत या व्हिडिओवर येऊ शकता त्यामुळे व्होल्टेजची रिडिंग या कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स मुळे विचलित होणार नाही आणि तसेही Rv च्या तुलनेत हे कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स खूप कमी असतील आता पुढचा प्रश्न मी विचारतो की R5 R6 R7 आणि R8 काही अडचण निर्माण करतील का हे R5 R6 R7 आणि R8 आहेत तर ते काही अडचण निर्माण करतील का त्याचा थोडासा विचार करा याचे उत्तर नाही असे आहे कारण जर तुम्ही या रेझिस्टन्स चा विचार केला याचा एक भाग म्हणून मला म्हणायचं आहे की ऊर्जा देणारं सर्किट तुम्ही याचा रिओर्स्टॅट चा किंवा या व्होल्टेज सोर्स च्या अंतर्गत रेझिस्टन्स चा विचार करू शकता त्यामुळे अॅमीटर साठी हे सगळे रेझिस्टन्स मी विचार करत नाही की ते ऊर्जा देणाऱ्या सर्किट चा भाग आहेत आणि ते कुठलीही अडचण निर्माण करणार नाहीत ठीक आहे कारण आपण काय मोजू आपण या व्होल्टेज चे मूल्य मोजू जेव्हा विशिष्ट प्रमाणात करंट अॅमीटर मधून प्रवाहित होईल त्यामुळे तुम्ही हा व्होल्टेज मोजला समजा जेव्हा या अॅमीटर मधून एक अॅम्पियर करंट जात आहे आणि ते रेझिस्टन्स Rx देईल ठीक आहे आता रेझिस्टन्स काहीही असू दे या सर्किट मध्ये त्याची अडचण होणार नाही तुम्ही विचार करू शकता की ते सगळे सिरीज रेझिस्टन्स आहेत जे या रिओर्स्टॅट चा भाग आहेत जे तुम्ही करंट बदलण्यासाठी बदलत आहात त्यामुळे हे रेझिस्टन्स अजिबात दृष्टीक्षेपात येणारच नाहीत त्यामुळे ते काही अडचण निर्माण करणार नाही तर ते दृष्टिक्षेपात नाही त्यामुळे हे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्समुळे काहीही फरक पडणार नाही आणि हे दोन कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स जे व्होल्टेज ला आत मधून प्रभावित करतात पण त्यांचा प्रभाव खूप कमी असेल कारण हे रेझिस्टन्स Rv च्या तुलनेत खूप कमी आहेत ठीक आहे त्यामुळे याचा काळजीपूर्वक विचार करा आणि गृहीत धरा की तुमचा निकाल बदलू शकतो जर तुम्ही हा प्रयोग परत केला आणि पूर्वीचा प्रयोग अनेक वेळा जेव्हा तुमचं कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स बदलत असते तुमची त्रुटी किती असेल तर या पद्धतीने विचार करा आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मुख्य उदाहरणे घेऊ काही सांख्यिकी उदाहरणे घेऊ जेणेकरून हे समजायला सोपे होईल